नॉन इन्वर्तींग अंपलिफायर वर्सेस स्मिथ ट्रिगर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मागील क्लास मध्ये आपण इन्व्हर्टटिंग एंपलीफायर च्या प्लस व मायनस या इनपुट टर्मिनल्स ची अदलाबदल केली तर काय घडते ते पाहिले तेव्हा आता हा प्रश्न परत एकदा आपण विचारू शकतो जर नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर मध्ये देखील प्लस व मायनस या इनपुट टर्मिनल्स ची अदलाबदल केली तर काय घडते तेव्हा हे नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे बरोबर सर्किट आहे तर आता मी हे चुकीचे सर्किट काढतो म्हणजेच इथे मी हे मायनस करतो आणि इथे हे प्लस लिहितो आणि म्हणून आता हे आपण Vn आणि हे Vp असे म्हणूयात तेव्हा हे मी जर असे चुकीच्या पद्धतीने जोडले तर काय घडेल आता याचे अनालिसिस हे आपण मागे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी केले त्याचप्रमाणे आहे मी तुम्हाला विनंती करतो की जरी मी मी या व्हिडिओ मध्ये हे अनालिसिस करून दाखवले आहे तरी तुम्ही हा व्हीडीओ न पहाता हे अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा तेव्हा मी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारतो जर इथे हे V2 दिलेले असेल तर आउटपुट Vo किती असू शकते तर हा असा प्रश्न आहे आणि आता तुम्ही Vp आणि Vn बद्दल काय म्हणू शकतात नक्कीच Vn V2 हे माहित आहे पण Vp हे अननोन आहे तर आता आपल्याला Vp हे एक अननोन आणि आउटपुट Vo हे दुसरे अननोन शोधायचे आहे आणि इथे हे दोन अननोन आहेत म्हणजेच आपल्याला नक्कीच दोन रिलेशनशिप म्हणजे दोन इक्वेशन लागणार आहेत तेव्हा पहिले इक्वेशन हे सर्किट च्या या या पार्ट वरून मिळते जे R1 R2 या रेझिस्टन्स चे सेरीज कॉम्बिनेशन आहे आणि इथे मी हे Vp Vo R1R1R2 असे लिहितो म्हणजेच Vo Vp R1R2R1 येईल हे खरे आहे म्हणजेच जरी मी इथे हे प्लस व मायनस सिम्बॉल Symbol चुकीचे किंवा बरोबर दिले तरीसुद्धा हे रिलेशन असेच येते कारण हे रिलेशन आपल्याला या बाहेरच्या सर्किट वरून मिळत आहे आणि हे दुसरे रिलेशन आपल्याला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळते ते स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स मी इथे काढतो तेव्हा हे Vo हे Vp Vn आणि या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स असे असेल आता आपल्याला Vn V2 हे माहित आहे आणि Vp हे अननोन आहे आता जर मला हे फक्त Vp च्या टर्म मध्ये म्हणजेच हे Vn न घेता करायचे असेल तर हा कर्व इथे ओरिजिन शिफ्ट करतो तेव्हा हे कोणत्या बाजूला म्हणजेच उजवीकडे की डावीकडे शिफ्ट होते यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात इथे V2 Vn 5V असे घेतले म्हणजेच हे Vp 5 असे येते तेव्हा Vp या पॉईंट साठी हे Vp 5 0 असे होते आणि म्हणून Vp 5 असे होते आणि त्यामुळे या दुसऱ्या कर्व मध्ये हे क्रॉस ओवर होते हे असे इथे Vp 5V ला क्रॉस ओवर झालेले दाखवले आहे इथे मी ही V2 किंवा Vn ची व्हॅल्यू सामान्य पणे 5V अशी घेतली आहे त्या ऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतात तेव्हा हे एक रिलेशनशिप आहे आता मी दुसरे रिलेशनशिप जे y mx ड्रॉ करतो तर हे रिलेशनशिप ओरिजिन मधून जाणारी आणि पॉझिटिव्ह स्लोप असलेली सरळ लाईन आहे तेव्हा अशाप्रकारे ही ओरिजिन मधून जाणारी सरळ लाईन आहे हे आपल्याला या रिलेशनशिप क्रमांक एक वरून मिळते तेव्हा हे Vo आहे आणि हे Vp आहे आता याचे उत्तर काय असेल याचे उत्तर एकतर हे असेल किंवा इथे हे असू शकते मी हे अजून थोडे वाढवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला इथे हे तीन शक्य असलेले सोल्युशन्स मिळत आहेत आपण ते पॉइंट पुन्हा A B आणि C असे दाखवू यात इथे पुन्हा पॉईंट B हा अनस्टेबल पॉईंट आहे हे आपण सिद्ध करू शकतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की हे एनालिसिस तुम्ही स्वतः करा तर इथे तुम्ही पाहू शकतात की जर तुम्ही या पॉईंट पासून सुरुवात केली आणि थोडे बाजूला सरकले तर ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे आउटपुट वाढते आणि जर तुम्ही अजून उजव्या बाजूला गेले तर आउटपुट अजून वाढतच जाते आणि शेवटी इथे येते त्याचप्रमाणे जर तुम्ही डाव्या बाजूला गेलात तर आउटपुट कमी होते आणि या पॉईंटपासून ऑपरेशनल ऍम्प्लिफायर आउटपुट अजून कमी करते आणि शेवटी आउटपुट इथे येते आणि म्हणूनच पॉइंट B अनस्टेबल पॉईंट आहे तेव्हा आपल्याकडे सोल्युशन हे पॉईंट A किंवा C ला असू शकते जर आपण पॉइंट A वर असू तर आउटपुट Vo Vसप्लाय असे असेल आणि इथे या पॉईंट C ला आउटपुट V0 Vसप्लाय असे असेल म्हणजेच आउटपुट सॅचूरेशन ला येते ते एकतर निगेटिव्ह सॅचूरेशन किंवा पॉझिटिव्ह सॅचूरेशन ला असते आणि हे आउटपुटच्या मागील व्हॅल्यू वर अवलंबून असते जर इथे मी आधीचेच उदाहरण घेतले आणि जर सुरुवात केली म्हणजेच R1 R2 1 किलो ओहम असे समजले तर आपल्याला Vp Vo2 असे मिळते तेव्हा आपण हे 15V आहे असे समजून सुरुवात केली तर आपल्याला Vp 7 5V असे मिळते जे Vn पेक्षा मोठे आहे आणि म्हणून तुम्ही इथे पॉझिटिव्ह आऊटपुटलाच राहतात जर तुम्ही Vo 15V अशी सुरुवात केली तर इथे तुम्हाला हे Vp 7 5V मिळते म्हणजेच Vp हे Vn पेक्षा लहान आहे आणि त्यामुळे आउटपुट हे निगेटिव्हलाच राहते तर हे असे आहे तेव्हा मी पुन्हा एकदा हे थोडे पॉईंट लिहितो सोल्युशन हे पॉईंट A किंवा पॉईंट C ला म्हणजेच आउटपुट Vo हे किंवा असे असेल आणि ते मागील व्हॅल्यू वर अवलंबून असेल ते नक्कीच एंपलीफायर म्हणून कार्य करणार नाही तेव्हा हे रिलेशनशिप Vo 1 R2R1 V2 नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे रिलेशनशिप नाही कारण आउटपुट हे सॅचूरेशन लेव्हल ला कॉन्स्टंट राहते ते इनपुटसोबत प्रोपोर्शनली किंवा लिनियरली बदलत नाही तेव्हा हे एंपलीफायर नाही कारण इथे ऍम्प्लिफायर प्रमाणे आउटपुट इनपुटसोबत प्रोपोर्शन मध्ये नाही तसेच आपण वर्च्युअल शॉटिंग बद्दल काही म्हणू शकतो का इथेसुद्धा वर्च्युअल शॉटिंग होत नाही इथे वर्च्युअल शॉटिंग का सत्य नाही तर हा अनस्टेबल पॉईंट आहे तेव्हा आपण फक्त पॉईंट A किंवा पॉईंट C विचारात घेऊयात जर आपण पॉईंट C वर असू तर Vp हे पॉझिटिव्ह असेल हे Vp असेल आणि Vn काय असेल तेव्हा Vn V2 असे आहे पण इथे Vp आणि Vn सारखेच नाही त्याचप्रमाणे इथेसुद्धा Vp आणि Vn हे सारखेच नाही आणि म्हणून इथे वर्च्युअल शॉटिंग होत नाही आता मी तुम्हाला मजेशीर छोटीशी गोष्ट दाखवतो जर इथे मी हे इनपुट V2 5V पासून ते 10V असे बदलले तर काय घडेल तेव्हा ही हिरवी लाईन बदलते का तर नाही कारण हिरवी लाईन हे इक्वेशन पाळते आणि हे V2 वर अवलंबून नाही मग इथे काय बदलणार इथे ही काळी लाईन बदलते का कारण ही काळी लाईन V2 वर अवलंबून आहे कारण ही काळी लाईन इथे या X एक्सिस वर V2 या पॉइंटला क्रॉस करते आणि म्हणून जर मी V2 बदलले तर हि काळी लाईन अशाप्रकारे उजवीकडे किंवा डावीकडे सरकते तेव्हा मी ही काळी लाईन कॉपी करतो जर मी आता V2 वाढवले तर उत्तर कसे बदलते ते तुम्ही सुद्धा पाहू शकतात जर V2 वाढवले तर पॉईंट C किंवा पॉईंट A सुद्धा बदलत नाही तसेच जर इनपुट V2 कमी केले तरीसुद्धा पॉईंट C किंवा पॉईंट A बदलत नाही म्हणजेच उत्तर तेच राहते पण जर मी हे इनपुट फार वाढवले म्हणजे हे असे इथे किंवा इथे आणले तर तुम्ही पाहू शकतात की आता हिरवी लाईन आणि काळी लाईन इथे फक्त एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होतात जर मी काळी लाईन इथे वाढवली पण ते इथे इंटरसेक्ट होतात म्हणजे फक्त पॉईंट A हे एकच सोल्युशन आहे पॉईंट C हे सोल्युशन म्हणून राहत नाही कारण ते त्या डायरेक्शनला इंटरसेक्ट होत नाही त्याचप्रमाणे जर मी हे अजून फार खाली खाली असे इथे आणले तर तुम्ही पाहू शकतात की जरी मी हिरवी लाईन इथे वाढवली तरीसुद्धा या काळ्या लाइन सोबत इंटरसेक्ट होत नाही या डायरेक्शन ला हे फक्त उजव्या बाजूलाच इंटरसेक्ट होतात इथे हा पॉईंट C आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इथे हे फक्त एकच सोल्युशन मिळते म्हणजेच इथे फक्त हे 1 किंवा हे तिसरे असे एकच सोल्युशन शक्य आहे त्याचप्रमाणे थोडे मी मागच्या क्लासमध्ये जातो जिथे आपण याबद्दल बोललो होतो की जर आपण इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी हे प्लस मायनस साईन बदलले तर काय घडेल तेव्हा आता तुम्ही या डायग्राम मध्ये पुन्हा एकदा विचारू शकतात की उत्तर काय असेल किंवा जर मी इनपुट V1 बदलले तर उत्तर कसे बदलेल तर इथे काय बदलते ते पाहूयात जर मी इनपुट V1 बदलले तर हा ग्रीन कर्व जो ह्या इक्वेशन मुळे आला आहे तो बदलतो कारण हा V1 वर अवलंबून आहे पण हा काळा कर्व बदलत नाही तेव्हा जर मी V1 वाढवले तर या ग्रीन कर्व चे काय होईल तर हे असे खाली येते कारण इथे हा y इंटरसेक्ट अजून निगेटिव्ह होतो म्हणून हे असे खाली खाली अजून खाली येते इथे हे पॉईंट B म्हणजेच अनस्टेबल सोल्युशन बदलते पण त्याची काळजी करू नका कारण हा पॉईंट C अजून सॅचूरेशन लेव्हल ला आहे आणि आता जर मी हे अजून असे खाली आणले म्हणजेच मी V1 हे फार वाढवले तर तिथे फक्त हे एकच इंटरसेक्शन असेल आणि त्याचप्रमाणे जर मी हे फार वर नेले तेव्हा सुद्धा इथे फक्त हे एकच शक्य असलेले सोल्युशन मिळते याचा तुम्ही स्वतःच विचार करा